शुभ दुपार आज आपण सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या काही महत्वाच्या संकल्पना पाहू दुर्गाप्रसाद मोहापात्रा राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था राऊरकेला येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचा प्राध्यापक आहे तर आजचा आपला विषय आहे प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन आणि प्रोग्राम मॅनेजमेंट तर आज आपण बिझनेस केस फॉर प्रोजेक्टच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन या संकल्पना पाहू तर आपण प्रथम बिझनेस केस म्हणजे काय ते पाहू सामान्यत बिझनेस केस हा फिझिबिलिटी स्टडी चा संदर्भ घेतो तर फिझिबिलिटी स्टडीचा प्रमुख उद्देश्य हा आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिक दृष्ट्या सॉफ्टवेअर डेव्हलप करणे शक्य आहे कि नाही हे निर्धारित करणे आहे हे प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी एक औचित्य प्रदान करेल याव्यतिरिक्त प्रोजेक्टचे फायदे जसे कि प्रोजेक्ट डेव्हलपमेंटचा जास्तीतजास्तचा खर्च प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनचा खर्च आणि ऑपरेशनल खर्च देखील दर्शवतो तर बिझनेस रिस्कचा विचार करणे आवश्यक आहे याचा अर्थ आपण विविध रिस्क काय आहेत बिझनेस संबंधित च्या रिस्क काय आहेत हे देखील विचारात घेतले पाहिजे आणि हे सर्व प्रोजेक्ट फिझीबल आहे कि नाही हे ठरविण्यात आपल्याला मदत करेल आता आपण फिझिबिलिटी स्टडीचे विविध प्रकार कोणते ते पाहू तर फिझिबिलिटी स्टडीचे तीन प्रकारआहेत पहिला टेक्निकल फिझिबिलिटी दुसरा फायनान्शिअल फिझिबिलिटी आणि शेवटचा ऑपरेशनल फिझिबिलिटी टेक्निकल फिझिबिलिटीमध्ये आम्हाला हे ठरवायचे आहे कि सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी वर्तमान तंत्रज्ञान आमच्याकडे उपलब्ध आहे की नाही किंवा कोणते विशेष सॉफ्टवेअर वा हार्डवेअर आवश्यक आहे आणि ते बाजारात उपलब्ध आहे की नाही तर आपला प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी जर एखादे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर आवश्यक असल्यास आणि ते सध्या बाजारात उपलब्ध नसल्यास किंवा भविष्यातही उपलब्ध होण्याची शक्यता नसेल तर तो प्रोजेक्ट टेक्निकल इन फिझीबल आहे असे आम्ही म्हणतो टेक्निकल फिझिबिलिटी संपल्यानंतर आपण फायनान्शिअल फिजिबिलिटी कव्हर करूयात फायनान्शिअल फिजिबिलिटी म्हणजे प्रस्तावित प्रोजेक्ट डेव्हलप केल्याने होणारा नफा किंवा मिळणारा फायदा जास्तीत जास्त होणारा खर्च होणार फायदा हा प्रोजेक्ट डेव्हलप करण्याच्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त असणे आवश्यक आहे या सर्वांची खात्री करणे आणि आणि जर खात्री पटत असेल तरच आम्ही तो प्रोजेक्ट फायनान्शिअली फिझीबल आहे असे म्हणतो अन्यथा आम्ही म्हणतो कि प्रोजेक्ट फायनान्शिअल नाही फायनान्शिअल फिझीबल नाही म्हणून तो प्रोजेक्ट आपण हाती घेऊ नये नंतर पुढील फिजिबिलिटी म्हणजे ऑपरेशनल फिजिबिलिटी तर जर आपण असे म्हणता कि प्रोजेक्ट टेक्निकल फिझीबल व फायनान्शिअल फिझीबल आहे तर आपण ऑपरेशनल फिजिबिलिटीसाठी तपासायला हवे ऑपरेशनल फिजिबिलिटी म्हणजे जर प्रोजेक्ट डेव्हलप केला गेला तर तो भविष्यात किती कालावधी पर्यंत अंतिम वापरकर्त्यांद्वारे ग्राहकांद्वारे स्वीकारला जाईल जर अंतिम वापरकर्त्यांनी प्रोजेक्ट स्वीकारले ते आनंदी आहेत प्रोजेक्टचा वापर करून खुश आहेत तर आम्ही म्हणतो कि ते प्रोजेक्ट ऑपरेशनल फिझीबल आहे अन्यथा आम्ही असे म्हणतो कि ते ऑपरेशनल फिझीबल नाही कारण आपण पाहत आहात कि जेव्हा एखादा नवीन प्रोजेक्ट ऑटोमेशन सिस्टीम असेल तेव्हा आम्ही ते डेव्हलप करू आणि पूर्वी प्रोजेक्ट मॅन्युअली चालू होता व लोक खूप आनंदी होते आणि ते जे करतात तेच ऑटोमॅटिक केले गेले आपण त्यांची कामे जर ऑटोमॅटिक केली तर त्यांना भीती जाणवू शकते कि त्यांची नोकरी जाऊ शकते म्हणून ते त्यास विरोध करतील आणि अशा परिस्थितीत आम्ही म्हणतो कि प्रोजेक्ट फिझीबल होईल तर असा प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी हाती घेतला पाहिजे जो टेक्निकल फिझीबल फायनान्शिअल फिझीबल आणि ऑपरेशनल फिझीबल आहे अन्यथा एक जरी फिजिबिलिटी समाधान कारक नसेल तर असा प्रोजेक्ट आपण हाती घेऊ नये आता बिझनेस केस किंवा फिजिबिलिटी स्टडी बाबतीचे घटक कोणते आहेत ते पाहू पुढील घटक हे बिझनेस केस मध्ये येतात प्रथम थोडक्यात इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावित प्रोजेक्टचे बॅकग्राऊंड लिहावे नंतर प्रस्तावित प्रोजेक्ट च्या तपशिलाबद्दल लिहावे त्यानंतर मार्केट काय आहे तर हा प्रोजेक्ट कोणत्या मार्केटला केंद्रित करतो त्याबद्दल थोडेसे वर्णन त्यानंतर ऑर्गनायझेशनल आणि ऑपरेशनल पायाभूत सुविधा ज्या प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी आवश्यक आहे यांचे वर्णन लिहावे मग जसे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे कि बेनेफीट्स आणि कॉस्ट ह्या स्टडीच्या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत आपण हे सुनिश्चित केले पाहिजे कि बेनेफीट्स हे कॉस्टपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे म्हणून पुढील घटक हे बेनेफीट्स आहे त्यानंतर इम्पलेमेंटेशन प्लॅनची रूपरेषा जर तुम्ही प्रोजेक्ट डेव्हलप करणार असाल तर त्याची इम्प्लिमेंट करण्याची रूपरेषा व ह्यासाठी योजना तयार करणे आपणास आवश्यक असेल मग प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी लागणारा खर्च किंमतीचे तपशील आणि फायनान्शिअल केस मग पुढील काही घटक हे रिस्क्स आहे जर आपण प्रोजेक्ट डेव्हलप केले तर कोणत्या प्रकारचे रिस्क असेल आपण ते कशाप्रकारे हाताळू शकतो हे पाहण्याचा प्रयत्न करू आणि शेवटी प्रस्तावित प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या संपूर्ण योजना तर ही सर्व घटके बिझनेस केसच्या घटकांमध्ये किंवा फिजिबिलिटी स्टडीमध्ये दिसली पाहिजे तर आता आपण त्याच्या गोष्टींबद्दल थोडक्यात काय ते पाहू मग जसे कि मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की प्रथम थोडक्यात इंट्रोडक्शन किंवा बॅकग्राऊंड हे बिझनेस केसमध्ये असावे तर हे इंट्रोडक्शन वर्णन करते की कोणते प्रॉब्लेम्स निराकरण करणे आहे किंवा उपयोग करण्याची संधी उपलब्ध आहे तर आपण कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम निराकरण करणार किंवा कोणती संधी उपयोग करणार तर त्याबद्दल बॅकग्राऊंड किंवा इंट्रोडक्शन हे थोडक्यात असावे त्यानंतर प्रस्तावित प्रोजेक्ट बद्दल संपूर्ण रूपरेषा असावी प्रस्तावित प्रोजेक्टची व्याप्ती प्रोजेक्टच्या व्याप्तीची प्रत्येक रूपरेषा वर्णन केली पाहिजे नंतर प्रत्येक मार्केट येथे एक नवीन प्रोडक्ट डेव्हलप करण्याचा प्रोजेक्ट असू शकतो उदाहरणार्थ एखादा नवीन कॉम्प्युटर गेम ज्यास आपण डिझाईन करण्यासाठी एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करू इच्छितात मग प्रोडक्टच्या हलक्या मागणीचे इव्हॅल्युएशन करणे आवश्यक आहे जर कोणी आपले सॉफ्टवेअर खरेदी करत नसेल तर अशा प्रोडक्ट प्रोडक्ट प्रोजेक्ट डेव्हलप करणे ह्यात काय अर्थ आहे म्हणूनच मार्केट आणि किती कालावधी पर्यंत प्रोडक्टची मागणी मार्केटमध्ये राहील याचा विचार केला पाहिजे तर म्हणूनच थोडक्यात मार्केटमध्ये ह्या प्रोडक्टची मागणी काय असेल याबद्दल चर्चा केली पाहिजे त्यानंतर पुढील घटक म्हणजे ऑर्गनायझेशनल आणि ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चर येथे ऑर्गनायझेशन कशाप्रकारे बदलण्याची आवश्यकता आहे जर आपण विशिष्ट प्रोजेक्ट डेव्हलप केला असता ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि ऑपरेशनल स्ट्रक्चर मध्ये काय बदल होऊ शकतात जर असे झालेच तर कदाचित काही प्रॉब्लेम उदभवू होऊ शकतात म्हणूनच जेथे नवीन इन्फॉर्मेशन सिस्टीम ऍप्लिकेशन वापरात आणले जाते तेथे हे सारे महत्त्वाचे आहे जर समजा हे एक मॅन्युअल सिस्टीम आहे आणि आपण फक्त ऑटोमॅटिकवर करत असाल तर तेथे ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशनल किंवा ऑपरेशनल स्ट्रक्चरवर फारसा परिणाम होणार नाही परंतु जर आपण पूर्णपणे नवीन इन्फॉर्मेशन सिस्टीम डेव्हलप करणार असाल जी ह्याआधी पूर्णपणे मॅन्युअल होती तर अशा परिस्थितीत ऑर्गनायझेशनल इन्फ्रास्ट्रक्चर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर किंवा ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बदल होऊ शकतात जर नवीन प्रोजेक्ट डेव्हलप केला गेला तर कोणत्या प्रकारचे बदल घडून येतील ऑर्गनायझेशनल आणि ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चरवर काय बदल होईल याची नोंद आपण घेतली पाहिजे म्हणून आपण चर्चा केली पाहिजे मग मी जसे आधीच सांगितले आहे कि बिझनेस केसचे महत्त्वाचे दोन घटक हे बेनिफिट्स आणि कॉस्ट आहेत तर साधारणपणे शक्य तितके बेनेफिट्स हे फायनान्शिअल टर्म मध्ये व्यक्त केले पाहिजे आपण फायनान्शिअल टर्म मध्ये देखरेखीच्या दृष्टीने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आम्हाला माहित आहे काही बेनिफिट्स हे कदाचित फायनान्शिअल टर्मिनॉलॉजी म्हणून व्यक्त केले जाऊ शकत नाही आपण असे बेनेफिट्स आणि कॉस्ट चे विविध प्रकार जे कि देखरेखीच्यादृष्टीने किंवा फायनान्शिअल टर्मद्वारे व्यक्त करता येतात किंवा नाही ते पुढील व्याख्यानात पाहू तर शेवटी हे असेस करणे ग्राहकांवर अवलंबून आहे कारण प्रथमतः सुनिश्चित करणे गरजेचे आहे कि प्रस्तावित प्रोजेक्ट पासून कोणते फायनान्शियल बेनेफिट्स मिळतील तर शेवटी ग्राहक हा प्रोजेक्ट इम्पलिमेन्ट केल्यानंतर असेस करेल त्यांनी किती खर्च केला आहे त्यांनी काय कॉस्ट दिली आहे त्यांनी किती रक्कम दिली आहे आणि त्यांना कितीप्रमाणात बेनेफिट्स होत आहे जर बेनेफिट्स कॉस्ट पेक्षा जास्त नसेल तर मग निश्चितच त्यांचे नुकसान होईल आणि ते प्रस्तावित प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी जाणार नाहीत म्हणूनच बिझनेस केस किंवा फिझीबल स्टडी रिपोर्टमध्ये प्रोजेक्टचे बेनेफिट्स काय आहेत हे ओळखणे आवश्यक आहे आणि आपण हे बेनिफिट्स फायनान्शिअल टर्म्स मनीटरी टर्म्स मध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुढील एक हे इम्पलेमेंटेशन प्लॅनच्या आऊटलाइन बद्दल आहे येथे प्रोजेक्ट कशाप्रकारे इम्प्लिमेंट केला जाणार आहे कोणत्या मार्गाने प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला जाणार आहे याची चर्चा केली जाते म्हणून यामुळे एखाद्या प्रोजेक्टमुळे ऑर्गनायझेशनला डिसरपशन होऊ शकते याचा विचार केला पाहिजे जर आपण एखादे नवीन प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणार असाल तर जर तेथे काही ऑर्गनायझेशनला डिसरपशन असले तर नॉर्मल ऑपेरेशनलाही डिसरपशन असेल म्हणून ह्याची सुद्धा इम्पलेमेंटेशन प्लॅनमध्ये नोंद असावी आणि इतर महत्त्वाचे घटक जे कि आम्ही कॉस्ट म्हणून वर्णन केले आहे येथे हे प्रस्थापित करण्यासाठी इम्पलेमेंटेशन प्लॅन माहिती पुरवते तर कॉस्टचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत तर पुढच्या वर्गात आपण कॉस्टचे वेगवेगळे प्रकार काय यावर चर्चा करू तर अंतिम वापरकर्त्याला ग्राहकाला प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी किती किंमत मोजावे लागणार तर इम्पलेमेंटेशन प्लॅनद्वारे कॉस्ट स्थापित करण्यासाठी लागणारी माहिती पुरवली जाते पुढील घटक हा फाईनान्शियल अनालिसिस आहे तर फाईनान्शियल अनालिसिस हे वास्तविक मूल्य निश्चित करण्यासाठी कॉस्ट आणि बेनेफिट ही दोन्ही माहिती एकत्र करते जर प्रोजेक्ट डेव्हलप केला गेला तर प्रोजेक्टचे वास्तविक मूल्य काय असेल तर येथे फाईनान्शियल अनालिसिस मध्ये हा विभाग विविध कॉस्ट व बेनेफिट बेनेफिट चीमाहिती जी प्रोजेक्टची वास्तविक मूल्य निश्चित करण्यासाठी लागते यांना एकत्र करते प्रोजेक्ट अंतिम वापरकर्त्याद्वारे स्वीकारला जाऊ शकतो की नाही प्रोजेक्ट कॉस्ट व बेनेफिट ची तुलना न करता प्रोजेक्ट डेव्हलपरद्वारे स्वीकारला जाऊ शकतो की नाही म्हणून हे अनालिसिस पूर्ण केली जाऊ शकते ११३६ बिझनेस केसचा पुढील महत्त्वाचा घटक हे रिस्क्स आहे तर रिस्क जसे की आपण सर्वांना माहित आहे कि काहीतरी अवांछनीय काहीतरी अवांछनीय म्हणून प्रोजेक्टच्या प्रमुख दोन रिस्क्समध्ये रिस्कचे दोन प्रकार आढळतात तर हे दोन प्रकारचे रिस्कस फिझिबिलिटी स्टडी रिपोर्ट किंवा बिझनेस केस मध्ये समाविष्ट करणे अनिवार्य आहे तर एक म्हणजे बिझनेस रिस्क्स दुसरे म्हणजे प्रोजेक्ट रिस्क्स आपण प्रोजेक्ट रिस्क पाहू यात काय होते प्रोजेक्ट रिस्क्स हे असे रिस्क्स आहेत जे प्रोजेक्ट एक्झिक्युशन यशस्वी होण्याच्या धोक्यांशी संबंधित आहेत प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण करताना जे धोके उद्भवू शकतात ते ठीक आहे म्हणून या गोष्टी प्रोजेक्ट रिस्क्स म्हणून ओळखल्या जातात म्हणून हे धोके प्रोजेक्टच्या यशस्वीरीत्या पूर्ण होण्याच्या किंवा प्रोजेक्टच्या पूर्ण होण्याशी संबंधित आहेत तर बिझनेस रिस्क्स हे वितरीत केलेल्या प्रोजेक्टच्या फायद्यामध्ये होणाऱ्या धोक्यांशी संबंधित आहे म्हणून जर तुम्ही नवीन प्रोजेक्ट वितरीत करत असाल तर तुम्हाला कोणते फायदे मिळतील आणि कोणते घटक हे फायदा घेण्यास अडथळे निर्माण करतात या घटकांना बिझनेस रिस्क्स म्हणून संबोधले जाते बिझनेस केस किंवा फिजिबिलिटी स्टडीमध्ये आपले लक्ष्य हे विविध प्रकारच्या बिझनेस रिस्क्स वर असेल तर व्याख्यानाच्या शेवटी आम्ही बिझनेस रिस्क्स वर काही प्रमाणात चर्चा करू तर नंतर बिझनेस सुरळीतरित्या मॅनेज करण्यासाठी मॅनेजमेंट प्लॅनचा अंतिम घटक किंवा अंतिम सामग्री म्हणजेच डिटेलेड प्लॅन याचे नियोजन केले पाहिजे काय वेगळे असावे या गोष्टींचा विचार केला पाहिजे वेगवेगळे टप्पे काय असतील तर प्रोजेक्ट डेव्हलप करताना ऑर्गनायझेशनच्या सुरळीत मॅनेजमेंटसाठी डिटेलड प्लॅन ह्या विभागात लिहिले पाहिजे तर बिझनेस केसची ही विविध घटके आहेत तर जर हे बिझनेस केस किंवा फिझिबिलिटी स्टडी रिपोर्टची घटके आहेत तर ह्या घटकांमधील विभाग कोणते आहेत ते समाविष्ट केले पाहिजे १३४८ आता आपण सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंटची आणखी एक महत्वाची बाब पाहू जी आहे प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट तर मग प्रथम प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट काय पुरवते हे पाहू तर प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हे ऑर्गनायझेशनने हाती घेतलेल्या सर्व प्रोजेक्टचा प्रोजेक्ट्स ओव्हर्व्ह्यू पुरवते ऑर्गनायझेशन फक्त एक प्रोजेक्ट डेव्हलप करू शकते हे लागू शकेल यामुळे अनेक प्रोजेक्ट डेव्हलप होऊ शकेल तर प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हे ऑर्गनायझेशनमध्ये डेव्हलप होणाऱ्या सर्व प्रोजेक्टचा प्रोजेक्ट्स ओव्हर्व्ह्यू प्रदान करेल तरकाही प्रोजेक्ट्स कदाचित एज्युकेशन संबंधित असतील तर काही प्रोजेक्ट्स कदाचित हेल्थकेअर संबंधित असतील तिथले काही प्रोजेक्ट्स कदाचित बिझनेस ओरिएंटेड असू शकतात किंवा काही प्रोजेक्ट्स कदाचित इंडस्ट्री ओरिएंटेड असू शकतात तर प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनने हे हाती घेतलेल्या सर्व प्रोजेक्टचा ओव्हर्व्ह्यू पुरवते तर प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पूर्वी हे प्रोजेक्टला लागणाऱ्या रिसोर्सेसच्या वाटपाला प्राधान्य देते तर ऑर्गनायझेशन किंवा कोणता प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन डेव्हलप करत आहे ज्यामुळे अनेक प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन डेव्हलप करू शकेल कोणते रिसोर्सेस मर्यादित आहे तर कशाप्रकारे रिसोर्सेसचे वाटप केले पाहिजे तर कोणती ऍक्टिव्हिटी किंवा कोणता प्रोजेक्ट अधिक महत्त्वाचा आहे यावरून प्रथम त्या प्रोजेक्टला जास्त प्रमाणात रिसोर्सेस वाटप केली पाहिजे तर कोणत्या रिसोर्सेस चे वाटप केले पाहिजे आणि कधी यास प्राधान्य कसे द्यायचे तर हे प्राधान्य प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचे एक उद्दिष्ट आहे हे विविध प्रोजेक्टला लागणारी रिसोर्सेस चे वाटप प्राधान्यतेने करते हे कोणते नवीन प्रोजेक्ट्स स्वीकारले जावेत आणि कोणत्या विद्यमान प्रोजेक्टला सोडले पाहिजे निर्धारित करते फिझिबिलिटी स्टडी नंतर पहा कि जर नवीन प्रोजेक्ट हाती घेतला गेला तर आपल्याला अधिक नफा मिळाला पाहिजे जर असे होत असेल मग नक्कीच आपण ते डेव्हलपमेंटसाठी स्वीकारलेच पाहिजे आपण पाहिले आहे कि असेही काही प्रोजेक्ट चालू आहे जे ऑर्गनायझेशनला हवा इतका बेनिफिट्स न देता उलट नुकसानच देतात तर हीच ती योग्य वेळ जेव्हा आपण असे प्रोजेक्ट ज्यांच्यामुळे आपल्याला नुकसान सोसावे लागले आहे आणि अधिक नुकसान न होऊ देण्यासाठी त्या प्रोजेक्टचे डेव्हलपमेंट सोडण्यासाठी आपण कारवाई केली पाहिजे तरसध्या अस्तित्वात चालू असलेले जे नुकसान करत आहेत तोट्यात आहेत असे प्रोजेक्ट सोडलेच पाहिजे तर कोणते नवीन प्रोजेक्ट स्वीकारले जावेत आणि कोणते विद्यमान असलेले प्रोजेक्ट सोडले पाहिजेत हे कसे ठरवावे तर ह्यासाठी आपण पुन्हा प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचा वापर करतो हे निर्धारित करते की कोणता प्रोजेक्ट स्वीकारला पाहिजे आणि कोणता विद्यमान प्रोजेक्ट सोडला पाहिजे १६५७ चला तर प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनॅजमेन्टशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या चिंता पाहू तर ह्या चिंता प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनॅजमेन्टच्या महत्वपूर्ण चिंता आहेत पहिले आहे प्रोजेक्ट्सच्या इव्हॅल्युएटिंग प्रपोझल्स तर प्रोजेक्ट प्रपोझल्स हे वेगवेगळ्या सोर्सेस कडून येऊ शकतात तर प्रोजेक्ट प्रपोझल्सचे इव्हॅल्युएशन कशाप्रकारे करावे आपण प्रपोझल्सचे कोणत्या पॅरामिटर्सच्या आधारावर कराल म्हणून ही सर्वात पहिली महत्त्वाची चिंता आहे कि प्रोजेक्टसाठी प्रपोझल्सचे इव्हॅल्युएशन करणे त्यानंतर प्रोजेक्टशी निगडित असलेल्या रिस्क्सचे मूल्यांकन करणे मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे कि महत्त्वाचे दोन प्रकारचे प्रोजेक्ट्स आहेत बिझनेस रिस्क्स आणि प्रोजेक्ट रिस्क्स काय आहेत या रिस्क चा काय परिणाम होईल हे आपण तपासले पाहिजे किती व कशाप्रकारे प्रोजेक्टवर परिणाम होईल तर सिस्टिमवर कसा परिणाम होईल याची जाचपडताळणी केली पाहिजे मग ऑर्गनायझेशनमध्ये चालू असलेल्या एकाधिक प्रोजेक्ट्समध्ये रिसोर्सेस कशाप्रकारे वाटप करावीत हे ठरवले पाहिजे परंतू रिसोर्सेस मर्यादित असल्याकारणाने निर्णय कसे घ्यावे कि केव्हा कोणते रिसोर्स कोणत्या प्रोजेक्टला दिले गेले पाहिजे हे सुध्दा महत्त्वाचे घटक आहे म्हणून कोणते रिसोर्स केव्हा कोणत्या प्रोजेक्टला दिले गेले पाहिजे हा निर्णय घेणे हे प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनॅजमेन्टचे उद्देश्य आहे तर आता प्रोजेक्टसच्या आपआपसांतील संबंध लक्षात घेता असे काही प्रोजेक्टस आहे जे कि एकमेकांवर अवलंबून आहेत याचा अर्थ समजा प्रोजेक्ट अ हा प्रोजेक्ट ब वर अवलंबून आहे आणि प्रोजेक्ट ब हा प्रोजेक्ट अ वर अवलंबून आहे म्हणजेच प्रोजेक्ट ब जर पूर्ण नाही झाला तर कदाचित प्रोजेक्ट अ आम्ही सुरु करू शकत नाही म्हणूनच हे हाताळण्यासाठी आपण प्रोजेक्टस दरम्यान अवलंबन विचारात घेणे आवश्यक आहे कोणता प्रोजेक्ट इतर कोणत्या प्रोजेक्टस वर अवलंबून आहे त्यानुसार आपण रिसोर्सेस वाटप अशाप्रकारे करू शकतो कि असे प्रोजेक्ट जे दुसऱ्या कोणत्याही प्रोजेक्टवर अवलंबून नाही ते आधी लवकरात लवकर पूर्ण केले जाऊ शकतात जेणेकरून इतर प्रोजेक्ट जे ह्या स्वतंत्र प्रोजेक्टवर अवलंबून आहे त्यांना सुरुवात करता येईल यानंतर प्रोजेक्टसमध्ये असलेल्या डुप्लिकेशन्स काढणे जर तुमच्याकडे एकसारखे प्रोजेक्टस हातात असतील जर एकसारखे प्रोजेक्टस रन केले गेले आणि काही कॉम्पोनन्ट्स अनावश्यक असून ते डुप्लिकेट होतात तर हे अनावश्यक एफर्टस आणि रिसोर्सेस वगैरेचा वापर आणि वेस्टेज ऑफ टाईम आहे म्हणून आपल्याला दोन प्रोजेक्टसमधील डुप्लिकेशन्स ओळखावे लागेल आणि ती डुप्लिकेशन्स काढावे लागेल हे देखील प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनॅजमेन्टची एक महत्त्वाची चिंता आहे त्यानंतर हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की अवधानाने आवश्यक डेव्हलपमेंट सुटले तर नाही ही खात्री करून घ्यावी कोणतीही आवश्यक डेव्हलपमेंट नकळत चुकली तर नाही हे देखील प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनॅजमेन्टची चिंता आहे तर तेथे काही चांगल्या गोष्टी असल्यास आवश्यक डेव्हलपमेंट असल्यास कसेतरी ते सुटले तर हि खात्री करून घ्यावी कि डेव्हलपमेंट आवश्यक आहे की नाही कोणतीही आवश्यक गोष्ट नकळत सुटली तर नाही हे उद्दिष्ट्य देखील प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनॅजमेन्ट वापरून सुनिश्चित केले जाते १९५५ आता आपण हे पाहूया कि प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनॅजमेन्टचे वेगवेगळे घटक काय आहेत तर येथे तीन महत्त्वाचे घटक आहेत पहिले आहे प्रोजेक्ट पोर्टफोलिओ डेफिनिशन २००५ दुसरे आहे प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनॅजमेन्ट आणि नंतर प्रोजेक्ट पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशन तर प्रथम आपण प्रोजेक्ट पोर्टफोलिओ डेफिनिशन बद्दल पाहू तर उद्देश्य काय आहे तर उद्देश्य हे आहे कि ऑर्गनायझेशनच्या सर्व प्रोजेक्टसचा सेन्ट्रल रेकॉर्ड तयार करणे तर ऑर्गनायझेशन म्हंटले कि बरेच रेकॉर्ड असतात ऑर्गनायझेशनमध्ये संबंधित असलेल्या प्रोजेक्टसचे सेंट्रल रेकॉर्ड कशाप्रकारे तयार करावे म्हणून हे प्रोजेक्ट पोर्टफोलिओ डेफिनिशनचे एक उद्दिष्ट्य होत तर प्रथम प्रोजेक्ट पोर्टफोलिओ किंवा प्रोजेक्ट पोर्टफोलिओ डेफिनिशन कशी डिफाइन करावी हे आहे तर सर्व प्रोजेक्टस हे रिपोझिटरी मध्ये आहेत की फक्त स्पेशल कॅटेगरी जसे कि आयसीटी प्रोजेक्टस आहे हे ठरवायला हवे तर आपण हे ठरवायला हवे कि सर्व प्रकारचे प्रोजेक्टस रिपोझिटरीमध्ये ठेवण्यात येतील की काही स्पेशल प्रकारचे किंवा स्पेशल कॅटेगरी जसे कि आयसीटी प्रोजेक्टस ठेवले जातील त्यांनतर आपण नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्टस आणि रिन्यूअल प्रोजेक्टस यांच्यातील फरकाची नोंद केली पाहिजे असे कारण कि पूर्णपणे नवीन प्रोजेक्ट डेव्हलप करणे आणि फक्त प्रक्षेपित रिन्यू करणे अपडेट करणे यादरम्यान पुरेसा फरक आहे तर आपल्याला फरक करणे आवश्यक आहे कारण लागणारी रिसोर्सेस हि दोन्ही प्रोजेक्टस म्हणजेच नवीन प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आणि रिन्यूअल साठी भिन्न असतील आवश्यक टाईम आवश्यक असलेले एफर्टस हे नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी व प्रोजेक्ट रिन्यूअलसाठी वेगळे असेल म्हणून प्रोडक्ट डेव्हलपमेंट व प्रोजेक्ट रिन्यूअल मधील फरकाची नोंद आपण केली पाहिजे तर प्रोजेक्ट पोर्टफोलिओ डेफिनिशन ह्या गोष्टी त्याचे उद्दीष्टे म्हणून ठेवते नंतर आपण प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पाहुया येथे आपल्याला हे पाहणे आवश्यक आहे कि प्रोजेक्टची वास्तविक कॉस्ट आणि परफॉर्मन्स काय आहे आणि सहाय्य केले जाऊ शकतात तर प्रोजेक्टची वास्तविक कॉस्ट कॉस्ट काय आहे आणि काय परफॉर्मन्स आहे कोणत्या प्रकारचे परफॉर्मन्स प्रोजेक्ट द्वारे वगळले जात आहे तर ते प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचा वापर करून रेकॉर्ड आणि असेस करणे प्रोजेक्टचा वास्तविक परफॉर्मन्स ते डेव्हलप केले असता आणि प्रोजेक्ट पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशनमध्ये जसे त्याचे नाव सूचित करते कि येथे काय घडत आहे हे वरील एकत्रित केलेल्या माहिती मध्ये दिसेल तर आपण इन्फॉर्मेशन गोळा करतो प्रोजेक्ट पोर्टफोलिओ डेफिनिशनमध्ये आपल्याला दिसेल कि आपण रेकॉर्ड तयार करतो इन्फॉर्मेशन गोळा करतो तर येथे प्रोजेक्ट पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशनमध्ये आधी जी इन्फॉर्मेशन गोळा केली गेली आहे त्यांचा उपयोग प्रोजेक्टचे संतुलन राखण्यासाठी केला जाऊ शकतो कसे विविध प्रोजेक्टस संतुलित असू शकते जसे कि काही प्प्रोजेक्टस हे अधिक रिस्की असतात परंतु संभाव्यतः फार मौल्यवान असतात ते मौल्यवान शिल्लक असतात कारण ते कदाचित अधिक नफा देतील जसे कि आपणास माहित आहे कि जे बिझनेस किंवा प्रोजेक्टस जास्त रिस्की असतात ते अधिक नफा देण्याची शक्यता असते दुसरीकडे कमी रिस्क असलेले प्रोजेक्टस आहेत जे कि खूप कमी रिस्की आहेत परंतु त्यांचे फायदे देखील कमी आहे ते फारच कमी मूल्यवान प्रोजेक्टस आहेत तर आपण या प्रकारच्या विविध प्रोजेक्टसपासून चांगले परफॉर्मन्स मिळवण्यासाठी समतोल साधले पाहिजे तर आपण हे कसे करू शकतो आपण त्यांचा समतोल कसा साधू शकतो याची माहिती इन्फॉर्मेशन प्राप्त करून गोळा करून वर एकत्रित केलेली इन्फॉर्मेशन वापरून अशाप्रकारे वरील गोळा केलेली इन्फॉर्मेशन वापरून प्रोजेक्टसमध्ये चांगल्या प्रकारे समतोल साधता येऊ शकतो तर उदाहरणार्थ जसे कि आपण आधी पहिले आहे काही प्रोजेक्टस रिस्की असतात परंतु जरी ते जरी ते प्रोजेक्टस जास्त रिस्की असले तरी त्यापासून होणारे फायदे देखील जास्त असते परंतु काही प्रोजेक्टस जे कि कमी रिस्की असतात त्यांच्यापासून होणारे फायदे देखील फार कमी असतात म्हणून अश्या विविध प्रकारच्या प्रोजेक्टसमध्ये आपण संतुलन राखले पाहिजे तर हे करता येऊ शकते याचा अर्थ आपल्याला काही ऑप्टिमायझेशनसाठी जावे लागणार जरी प्रोजेक्ट रिस्की असला तरी आपण कशाप्रकारे जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो आपण कसा कमी वेळ आणि कमी किंमत खर्च करू शकतो परंतु जास्तीत जास्त नफा मिळविणे हे उद्दीष्ट आहे तर हे उद्दिष्ट प्रोजेक्ट पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशनद्वारे प्राप्त करता येऊ शकते २४२७ आता आपण प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचे फायदे आणि तोटे द्रुतगतीने पाहू फायदा असा आहे कि पोर्टफोलिओ शिवाय हे काही लहान तात्पुरती कार्य करण्यास अनुमती देतात हे प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आहे जे तुम्हाला पोर्टफोलिओशिवाय काही तात्पुरते कार्य करण्यास परवानगी देते उदाहरणार्थ आपण जलद करू इच्छितात आपण कदाचित सिस्टिमला सहजतेने क्विक फीक्स करू इच्छितात तर तोटा असा आहे कि आपण काही पूर्णवेळ कर्मचारी घेतले असतील आपण कदाचित पूर्णवेळ कर्मचारी वाटले असतील ज्यांच्याबद्दल प्रभावीरीत्या प्रोजेक्टसाठी त्यांचा फक्त अर्धवेळ मानला जाईल तेथे अर्धवेळच्या आधारावर प्रभावीपणे मानले जाईल कारण कि तेथे अद्याप काही नियमित कार्य करण्यास आहे नियुक्त केलेल्या प्रोजेक्टला आम्ही पूर्ण वेळ देऊ शकत नाही तर मर्यादांपैकी ही एक मर्यादा आहे त्यानंतर जर काही प्रोजेक्ट वगळले असता ऑफिशियल प्रोजेक्ट पोर्टफोलिओ हे अचूकपणे ऑर्गनायझेशनल एक्टिविटीवर प्रकाश टाकू शकत नाही तर काही प्रोजेक्टस वगळले असता आपल्याकडे काय प्रोजेक्ट पोर्टफोलिओ रिपोर्ट तयार होईल कदाचित ऑफिशियल प्रोजेक्ट पोर्टफोलिओ हे जर काही प्रोजेक्ट वगळले गेले तर अचूकपणे ऑर्गनायझेशनल ऍक्टिव्हिटीवर प्रकाश टाकणार नाही हे प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट काही फायदे आणि तोटे आहेत २५४७ आताआपण इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टसचे इव्हॅल्युएशन कसे करावे हे पाहू मी तुम्हाला आधीच सांगितले आहे कि इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टसच्या इव्हॅल्युएशनसाठी तीन प्रकारच्या फिजिबिलिटी स्टडी आहेत तर एक आहे टेक्निकल फिजिबिलिटी त्यानंतर फायनान्शिअल फिजिबिलिटी आणि ऑपरेशनल फिजिबिलिटी प्रथम आपण टेक्निकल फिजिबिलिटीबद्दल पाहू तर टेक्निकल असेसमेंटमध्ये वर्तमान काळात परवडणाऱ्या टेक्नॉलॉजीजचा वापर करून आवश्यक असलेल्या फंक्शनालिटी प्राप्त केल्या जाऊ शकतात की नाही कोणत्या टेक्नॉलॉजीज सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही प्रोजेक्ट डेव्हलप करू शकतात ह्या गोष्टींचा समावेश असतो तर आपण म्हणतो की हे टेक्निकल फिजिबिल आहे आणि टेक्निकल असेसमेंट उत्तम प्रकारे मिळाले तर अशाच प्रकारे टेक्नॉलॉजीची कॉस्ट जर तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी नवीन हार्डवेअर नवीन सॉफ्टवेअर तुम्ही जी टेक्नॉलॉजी वापरात घेत असाल त्याची कॉस्ट फायनान्शिअल असेसमेंट मध्ये समाविष्ट केली गेली पाहिजे जेव्हा तुम्ही लोक कॉस्ट बेनेफिट अनालिसिस तयार करतात तुम्ही नवीन हार्डवेअर नवीन सॉफ्टवेअर किंवा नवीन टेक्नॉलॉजी यांच्या कॉस्टचा विचार करावा तर फायनान्शियल असेसमेंट काय आहे फायनान्शिअल असेसमेंटमध्ये आपण कॉस्ट आणि बेनिफिटस काय आहे हे अनालाइज करावे लागते म्हणूनच हे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस म्हणून ओळखले जाते आपणास विविध प्रकारचे कॉस्ट जे की आपल्याकडून होणारे खर्च आहे आपल्याला मिळणारे विविध बेनेफिटस हे अनालाइज करावे लागेल त्यानंतर मिळणारे बेनेफिटस आणि होणारे कॉस्ट यांची तुलना करावी लागेल की मिळणाऱ्या बेनिफिट्स पासून होणारा खर्च निघून जातो की नाही त्याचा फायदा खर्चापेक्षा जास्त असेल तर मग आपण तो प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी हाती घेऊ अन्यथा प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी हाती घेऊ नये तर हे आहे फायनान्शिअल असेसमेंट किंवा सर्वतोमुखी ज्याला कॉस्ट बेनेफिट अनालिसिस म्हणून ओळखले जाते हे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टशी संबंधित आहे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट करीता आपणास कॉस्ट बेनेफिट अनालिसिस करावे लागेल कॉस्ट बेनेफिट अनालिसिस करण्याकरिता तुम्हाला आधी पुढील प्रकारे करावे लागणार आपल्याला सर्व कॉस्ट ओळखावे लागेल वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्ट काय आहेत आपल्याला ओळखावे लागेल उदाहरणार्थ काही कॉस्ट डेव्हलपमेंट कॉस्ट असेल तर कदाचित काही कॉस्ट ही सेटअप कॉस्ट असेल उदाहरणार्थ प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी रिकरुटमेन्टसाठी लागणाऱ्या हार्डवेअरची कॉस्ट आणि एक्सपेरिमेंटल सेटिंग करण्याकरिता लागणारी स्टाफ ट्रेनिंग कॉस्ट तर जी कॉस्ट ह्या साऱ्यांशी निगडित आहे आणि हार्डवेअरच्या सेटिंगची कॉस्ट किंवा वैयक्तिक प्रशिक्षण देण्यासाठी लागणारी वैयक्तिक भरतीची कॉस्ट हि आहे सेटअप कॉस्ट त्याचप्रमाणे आपल्याकडे असलेली आणखी एक कॉस्ट म्हणजे ऑपरेशनल कॉस्ट म्हणून ऑपरेटिंग सिस्टिमच्या कॉस्ट नंतर इन्स्टॉलेशन नंतर इंस्टॉलेशनच्या नंतर आपल्याकडे दोन्ही आहे कदाचित ऑपरेट करण्यासाठी काही कॉस्ट आपल्याला मोजावी लागणार तर ही आहे ऑपरेशनल कॉस्ट अशाप्रकारे कॉस्ट बेनेफिट अनालिसिस करण्याकरता आपल्याला विविध प्रकारची कॉस्ट ओळखणे आवश्यक आहे मग त्याच प्रकारे विविध प्रकारची बेनेफिटस ओळखणे आवश्यक आहे ते विविध प्रकार आम्ही पुढील वर्गात चर्चा करू म्हणजे कॉस्टचे क्लासीफिकेशन आणि बेनेफिटसचे क्लासीफिकेशन आम्ही पुढील वर्गात चर्चा करू त्यानंतर कॉस्टपेक्षा बेनेफिटस जास्त फायदे आहेत हे तपासा मी आधीच हे तुम्हाला सांगितले आहे कि परफॉर्मन्स कॉस्ट बेनेफिट अनालिसिस आम्ही हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की बेनेफिटस जे प्रोजेक्टमधून प्राप्त केले जातील त्यांच्या कॉस्टपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे मग आपण केवळ तपासणी करू शकतो डेव्हलपमेंटसाठी प्रोजेक्ट हाती घेऊ शकतो अन्यथा आपण डेव्हलपमेंटसाठी प्रोजेक्ट हाती घेऊ नये तर हे कॉस्ट बेनेफिट अनालिसिसचे महत्वाचे उद्दीष्ट आहे तर कॉस्टपेक्षा बेनेफिटस फायदे जास्त आहेत हे आपण तपासले पाहिजे तर आभारी आहे